आता आपण इंडक्शन मोटर्सने सुरुवात करूया आपण या आधी काय शिकलो त्याचा आढावा घेऊया मूलतः आपण इंडक्शन मोटरच्या संकल्पनेशी निगडित वैशिष्ट्ये पाहिली आपण इंडक्शन मोटरच्या कार्यप्रणालीचे तत्त्व पाहिले त्यापूर्वी आपण फिरते चुंबकीय क्षेत्र काय आहे ते कसे तयार होते हे बघितले मग त्यानंतर समतुल्य सर्किटकडे पाहून आपण स्टेटरच्या दिशेने रोटर बाजूकडे जात असलेल्या एकूण शक्तीकडे पाहिले आणि त्यावरून आपण ट्रान्सफॉर्मेरच्या समतुल्य सर्किट शिकून समतुल्य सर्किट कसे काढायचे आणि रोटर फिरल्यावर काय होते किंवा सेकंडरी फिरल्यावर समतुल्य सर्किटला काय होते हे बघितले तर आपण समतुल्य सर्किट पूर्णतः असे काहीतरी काढले हा आहे R1 हा X1आपण असेही म्हटले आपल्याला कोअर लॉस मिळेल आणि आपल्याला मॅगेटायझिंग रिएक्टन्स मिळेल ज्याला आपण Xm आणि Rc असे लिहिले आहे मग आपण असे लिहिले की तेथे गळतीची प्रतिक्रिया आहे जी खरं तर X2l आहे जे आपण sX2l म्हणून लिहिले आहे आपण खरोखरच रोटर EMF ला स्टेटर फ्रिक्वेन्सीमध्ये रूपांतरित केले आहे ज्याला आपण S ने विभाजित केले होते म्हणून येथे जे आपल्याला मिळाले ते म्हणजे E1 आणि हे E2l जे थेट मिळाले कारण टर्न्स रेशो नुसार ते E1 एवढे आहे E2l ची काळजी घेतल्यास ते E1 च्या समान असेल आणि आपण प्रतिरोधकाचे 2 भाग लिहिले एक आपण R2l म्हणून लिहिले जो रोटरचा अंतर्भूत प्रतिरोध स्टेटरच्या बाजूने रूपांतरित झाला आणि आपण प्रतिकारचा आणखी एक भाग लिहिला जो यांत्रिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतो जो आपण चल प्रतिरोध म्हणून दर्शविला आहे हे यांत्रिक शक्तीचे प्रतिनिधित्व करते आणि नंतर आपण असे म्हटले की हे केज इंडकशन मोटरच्या रोटरमध्ये किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये असलेले शॉर्ट सर्किट प्रतिनिधित्व करते जे आपण रोटरच्या बाहेर शॉर्ट सर्किट तयार करतो हे आपण काढलेले समतुल्य सर्किट आहे आणि त्यानंतरच आपण प्रत्यक्षात टॉर्क एक्सप्रेशन लिहिले आहे मी त्याकडे प्राइमरी बाजूकडून किंवा दुय्यम बाजूकडे ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा स्टेटरच्या बाजूने किंवा इंडक्शन मोटरमध्ये रोटरच्या बाजूने पाहिले तर ते अनैतिक ठरणार आहे मग आपण आय 2 साठी एक्सप्रेशन लिहिले म्हणून आपण म्हटले की मी 0 प्रमाणे जे काही केले त्याकडे दुर्लक्ष केले तर मी I0 कडे दुर्लक्ष केले तर आणि आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणे निवडले कारण आम्हाला व्ही 1 च्या दृष्टीने एक सोपे एक्सप्रेशन हवे होते ज्याला काही व्होल्टेज लागू करावे लागेल तर मी येथे V 1 व्होल्टेज वापरत आहे म्हणून जेव्हा मी संपूर्ण टप्प्यात V1 च्या संदर्भात लिहिते तेव्हा मी असे लिहू शकते तर ह्यावरून आपल्याला टॉर्कसाठी एकंदरीत हे एक्स्प्रेशन मिळू शकेल तर यामुळे मला एकूणच टॉर्क एक्स्प्रेशन मिळते ज्यावरून आपण 2 भिन्न परिस्थितीविषयी बोलू शकतो एक असं की s 1 पेक्षा कमी होता किंवा 0 च्या अगदी जवळ आहे ही साधारणपणे इंडक्शन मोटरची सामान्य ऑपरेटिंग परिस्थिती आहे इंडक्शन मोटर्सपैकी बहुतेकरोटरमध्ये जे येत आहे त्याच्या तुलनेत रोटर कॉपर लॉस सामान्यतः खूपच कमी असेल जर मी असे म्हटले की 100 वॅट्स रोटरमध्ये येत आहेत तर कदाचित रोटर रेझिस्टन्स लॉस म्हणून सामान्यतः फक्त 4 किंवा 5 टक्के नष्ट होऊ शकतात जर मी असे म्हटले की 100 वॅट्स रोटरमध्ये येत आहेत तर कदाचित रोटर रेझिस्टन्स लॉस म्हणून सामान्यतः फक्त 4 किंवा 5 टक्के नष्ट होऊ शकतात तर मी उरलेले जवळजवळ 95 टक्के यांत्रिक आउटपुटमध्ये रुपांतरित करणार आहे याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे स्लिप फक्त 5 टक्के किंवा त्याहून कमी असेल म्हणूनच आपण असे म्हणतो की स्लिप साधारणत इंडक्शन मोटरच्या सामान्य ऑपरेटिंग क्षेत्राशी संबंधित असल्यापेक्षा कमी असते आपल्याकडे साधारणपणे इंडक्शन मोटरमध्ये फार मोठी घसरण होणार नाही जी बऱ्यापैकी चांगली डिझाइन केलेली आहे आणि सामान्यत इंडक्शन मोटर्स बऱ्यापैकी चांगले डिझाइन केलेले असतात तर आपण त्या बाबतीत असे म्हणू शकतो हे मी फक्त अंदाजे म्हणत आहे खरं तर जेव्हा आपण वास्तविक गणना करतो तेव्हा आपण असे करणार नाही परंतु आपल्याकडे हे R2 डॅश भागिले S ह्या संपूर्ण चा वर्ग असेल तर हे जवळजवळ इतकेच आहे की ज्यामुळे माझ्याकडे हे आहे म्हणून जेव्हा जेव्हा मला मिळेल तेव्हा स्लिप खरोखरच लहान असेल दुसरीकडे जेव्हा आपण म्हणतो स्लिप जवळपास 1 असेल की जी प्रारंभिक स्थितीच्या बरोबरीने असेल आरंभिक अट 0 असेल म्हणजेच जर 0 असेल तर स्लिप 1 असेल तर जेव्हा माझ्याकडे स्लिप 1 असेल तेव्हा माझ्यापेक्षा हा भाग असा असेल की हा संपूर्ण भाग च्या तुलनेत नगण्य असेल म्हणून स्पष्टपणे मी असे म्हणू शकते की हे असे स्लिप 1 च्या जवळ किंवा स्लिप सुरू होण्याच्या स्थितीच्या अगदी जवळपास असतांना काही असे होईल तर एकूणच मी यासारखे काही वैशिष्ट्ये रेखाटण्यास सक्षम आहे असे समजूया की हे वाढत आहे आणि जेव्हा समकालिक गतीच्या बरोबरीने असेल तेव्हा टॉर्क ह्या वाढत्या दिशेने जात आहे म्हणून जर मी एखादा बिंदू घेतला तो आहे जेव्हा असेल त्या क्षणी जेव्हा रोटर सिंक्रोनस वेगावर पोहचेल तेव्हा ती कधीच स्थिर स्थितीत जाऊ शकत नाही जर हे सर्व घडले तर मला अजिबातच रोटर प्रवाह नाही मिळणार आहे टॉर्क मुळीच नसणार आहे म्हणूनच ही आवश्यक नसलेली लोड स्थिती असेल तर जर टॉर्क नसल्यास ते लोड कंडिशनइतकेच चांगले आहे म्हणजेच टॉर्क 0 च्या बरोबरीचे आहे तर जेव्हा मी सिंक्रोनस गती ऑपरेटिंग स्पीड असल्याबद्दल बोलत आहे आणि मी वाढवित आहे तेव्हा हे ऑपरेटिंग पॉईंट असेल मोटारवरील लोड मी जास्तीत जास्त लोड जास्तीत जास्त यांत्रिक टॉर्कसाठी विचारत असू शकते निश्चितपणे मला अधिकाधिक रोटर करंटची आवश्यकता असेल फक्त जर तेथे अधिक रोटर चालू असेल तर तेथे अधिक टॉर्क विकसित होईल केवळ तेथेच जास्त टॉर्क विकसित झाल्यास मी टॉर्क टिकवून ठेवण्यासाठी इंडक्शन मोटरचे फिरविणे चालू ठेवणार आहे अन्यथा रोटेशनचे निर्वाह करण्याचे कोणताही मार्ग नाही म्हणून मी पुढे जास्तीत जास्त भार वाढवत असताना वेगात घट होणार आहे वेग कमी करणे म्हणजे स्लिप वाढविणे कारण ह्याचाच स्लिपमध्ये योगदान आहे तर जर वेगात कपात झाली असेल तर येथे कमी होते किंवा स्लिप वाढते हे असेच होते जेव्हा वेग स्पीड कमी होतो आणि टॉर्क अनुरुप वाढतो तेव्हा आपण लिहूया आपण यापूर्वी जे लिहिले हे अगदी स्पष्ट आहे ते ह्या क्षेत्रामध्ये ग्राह्य आहे जर मी A ते B असे म्हणालो तर हा A B आहे येथे A B हे बरोबर संबंधित आहे मी जर दुसर्या रीजन बद्दल बोलत असेल तर जे ह्याच्याशी संबंधित आहे जेथे हे प्रत्यक्षात 1 च्या बरोबर आहे आणि हा बिंदू s च्या प्रमाणे 0 आहे जेथे स्लिप 0 आहे तर माझ्याकडे काही प्रकारचे हायपरबोलिक वैशिष्ट्ये असेल जे काहीसे असे असेल तर स्लिप टॉर्क वैशिष्ट्यांचे माझ्याकडे दोन भाग आहेत एक स्लिपशी संबंधित आहे तो टॉर्कच्या प्रमाणात आहे आणि दुसरा आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू आहे विद्यार्थी प्राध्यापक S 0 आहे Te 0 आहे होय हे Te आहे S 0 आहे Te 0 आहे S सिंक्रोनस वेग 0 आहे तेथे रोटर प्रेरित EMF नाही तेथे रोटर करंट प्रेरित नाही म्हणून ते 0 असेल प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषण संपले म्हणून जिथे हे प्रतिच्छेदन होते तेथे आपण ते आता पहात आहोत म्हणून आपण संपूर्ण स्लिप टॉर्क वैशिष्ट्ये किंवा स्पीड टॉर्क वैशिष्ट्यांवर संपूर्ण पणे काढू शकतो हे त्या मार्गाने कार्य करते आहे प्रत्यक्ष स्पीड टॉर्क वैशिष्ट्ये काही प्रमाणात अशी असतील ज्यात इंडक्शन मोटर संबंधित आहे हा निश्चितपणे लिनिअर रिजन नाही तर हा लिनिअर रिजन आहे आणि हा 1 च्या समान होईल हे आहे आणि हे आहे हे आहे या दिशेने वाढत आहे आणि हे Te आहे तर हे 3 फेज इंडक्शन मोटरची वैशिष्ट्यपूर्ण वेग टॉर्क वैशिष्ट्ये आहे मी तुम्हा लोकांना टेमॅक्स जेथे मिळेल ते डिराईव्ह करायला सांगितले होतेकोणत्या स्लिपवर असं तर आपल्या कडे हे एक्स्प्रेशन आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू आहे प्रोफेसरः आपण संपूर्ण व्युत्पत्ती सहजतेसाठी याकडे दुर्लक्ष करीत आहोत सांजाचा पुरावा ते खाण्यात आहे म्हणून शेवटी जर आपल्या वास्तविक वैशिष्ट्या जवळजवळ सदृश झाल्या तर ते ठीक आहे आणि ते साम्य आहे म्हणूनच आम्ही फक्त याच कारणास्तव आहोत त्यासोबत जात आहोत अन्यथा आपण निश्चितपणे असे म्हणू शकतो की जेव्हा मी ओपन सर्किट टेस्ट किंवा नो लोड चाचणी आणि शॉर्ट सर्किट टेस्टबद्दल बोलत आहे तेव्हा ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटरमध्ये थोडा फरक असेल प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषण संपले म्हणून जेव्हा आपण याकडे पहात आहोत आता आपल्याला असे लिहावे लागेल तर हे कोणत्या स्लिपवर आहे आपण शोधू शकतो आणि ते SmaxT असे येईल टॉर्क जास्तीत जास्त असल्याने मी हे लिहीत आहे जास्तीत जास्त टॉर्क स्लिप करावे लागेल म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे ही एक स्लिप आहे परंतु जास्तीत जास्त टॉर्क असा असेल कृपया लक्षात घ्या की स्लिप काही टॉर्कवर पॉझिटिव्ह आहे काही इतर टॉर्क Temax वर देखील स्लिप नेगेटिव्ह असू शकते परंतु ते Temax म्हणजे सर्व संभाव्यता वजा Temax असेल म्हणजेच दोन्ही बाजूला मिरर इमेज प्रकारची वैशिष्ट्ये असतील एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते स्लिप पॉझिटिव्ह असते म्हणजेच असते जर स्लिप नेगेटिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की कारण ह्याला आपण स्लिप म्हणून म्हटले आहे स्लिप स्पीड ला ने विभाजित केले तर मला एकूणच स्लिप मिळेल जी आपण म्हटलो ती आणि आम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले की हे इंडक्शन मोटरमध्ये कधीच होऊ शकत नाही आपण म्हणालो की कधीही पोहोचू शकत नाही ला एकटे सोडल्यास त्याच्या पलीकडे हे घडण्यासाठी मला अशी स्थिती करावी लागेल की मोटर चालविली जाईल मशीन बाह्य प्राइम मूव्हरद्वारे चालविला येईल जर आपण असे समजू की माझ्याकडे एक वाहन आहे जे इंडक्शन मोटरने फिट आहे आणि ते खाली जात आहे तर निश्चितपणे गुरुत्व माझ्या नियंत्रणाशिवाय वेग वाढवेल जेणेकरून गुरुत्व वेगवान असेल जे काही समक्रमित असेल तसेच कशासाठी वेग वाढवायचा अशा परिस्थितीत ते नेगेटिव्ह असल्याने स्लिपमध्ये जाऊ शकते प्राइम मूव्हर असण्याचा अर्थ असा होतो प्राइम मूव्हर टर्बाइन असू शकतो प्राइम मूव्हर हिवाळ्याचे बाइन किंवा आयसी इंजिन किंवा काहीही फरक पडत नाही परंतु ते गुरुत्वाकर्षण खेचणे देखील असू शकते तर गुरुत्वाकर्षण पुल हे खरोखर प्राइम मूव्हर सारखे कार्य करीत आहे आणि जर स्लिप नेगेटिव्ह क्षेत्रात जाण्यास कारणीभूत ठरलेल्या रेटेड वेग किंवा सिंक्रोनस वेगापेक्षा किती वेगवान असेल तर आणि स्लिप नेगेटिव्ह मध्ये जात असेल तर प्रदेश आणि सर्व संभाव्यतेमध्ये माझ्याकडे मुख्य मूव्हर असल्यास यांत्रिक ऊर्जा विद्युतीय उर्जेमध्ये रुपांतरित होईल मी यांत्रिक ऊर्जा देत आहे गुरुत्वाकर्षण पुल ही एक गतिज ऊर्जा आहे जी विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकते अशा परिस्थितीत इंडक्शन मशीन आतापर्यंत जे मोटर चालविते ते जनरेटर म्हणून कार्य करण्यास सुरवात करेल तर हे केवळ इंडक्शन जनरेटर ऑपरेशनशीच संबंधित असेल जिथे मी यांत्रिकी उर्जाला विद्युत उर्जेमध्ये रुपांतरित करणार आहे तर हे मोटारिंग क्षेत्रामध्ये होते जिथे मला अगदी स्पष्टपणे विद्युत उर्जा यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरित केले जाईल मी जनरेटर रिजन बद्दल अधिक तपशीलवार सांगणार नाही कारण ते किमान स्वत चे 2 तास तरी घेईल तर मी जनरेटर रिजन मध्ये जात नाही कारण आपण फक्त प्रामुख्याने मोटरिंगच्या कार्यातच बोलत आहे परंतु तरी सुद्धा मला असं वाटत की मी कोणत्या टप्प्यावर मशीन जे जनरेटर आणि मोटर या दोहोंची कार्यक्षमता निश्चितपणे निश्चित करते आहे याबद्दल निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे त्या कारणासाठी कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनची कार्यक्षमता तसेच मोटरची कार्यक्षमता असेल जोपर्यंत आपण जनरेटर ला एका विशिष्ट ऑपरेशनसाठी किंवा इतर विशिष्ट प्रकारच्या ऑपरेशनसाठी परिस्थिती निर्माण करण्यास मदत करत नाही तोपर्यंत आपण प्रामुख्याने मोटारींग ऑपरेशनशी संबंधित असतो परंतु योगायोगाने जेव्हा आपण नेगेटिव्ह स्लिप घेतो तेव्हाच मी या कारणास्तव उल्लेख केला जनरेटर नाही मी यापुढे जनरेटरबद्दल बोलणार नाही तर आता हा मुद्दा जो जास्तीत जास्त टॉर्कशी संबंधित आहे आपण या स्लिपचे मूल्य बदलून पुन्हा गणना करू जर मी हे जास्तीत जास्त स्लिप मूल्य टॉर्क एक्स्प्रेशन मध्ये बदलले तर मला जास्तीत जास्त टॉर्क म्हणजेच Tmax मिळेल त्याला आपण योगायोगाने ब्रेक डाऊन टॉर्क TBD म्हणू TBD एक जास्तीत जास्त टॉर्क आहे ज्यात इंडक्शन मोटर विशिष्ट व्होल्टेजखाली विशिष्ट वारंवारतेच्या स्थितीत तयार करण्यास सक्षम असते तो ब्रेक डाउन टॉर्क आहे जर आपण या विशिष्ट टॉर्कच्या पलीकडे इंडक्शन मोटर लोड करण्याचा प्रयत्न केला तर ते थांबेल यापुढे ते चालविण्यात सक्षम होणार नाही तर मी असे म्हणू शकते की मी 10 न्यूटन मीटर ने काम करीत होते 20 न्यूटन मीटर पासून वाढवत राहिले 50 न्यूटन मीटर पर्यंत आलेकदाचित 50 न्यूटन मीटर ब्रेक डाउन टॉर्क असेल जर मी 51 न्यूटन मीटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मशीन स्थिर स्थितीत येईल हे यापुढे कार्य करू शकणार नाही ते यापुढे फिरण्यास सक्षम राहणार नाही तर ब्रेक डाउन टॉर्क हे जास्तीत जास्त टॉर्क आहे जे इंडक्शन मोटरद्वारे दिलेल्या वारंवारता आणि दिलेल्या व्होल्टेजवर वितरित केले जाऊ शकते कारण मी सामान्यत ग्रीडमधून ऑपरेट करीत आहे ग्रीड व्होल्टेज सामान्यपणे निश्चित केले जाते ते सुमारे 400 व्होल्ट 3 फेज लाईन टू लाइन आणि अंदाजे 50 हर्ट्ज असेल तर दिलेल्या इंडक्शन मोटरच्या व्होल्टेजसाठी आणि वारंवारतेसाठी हे सेट आणि स्टोनचे प्रकार आहे कारण ते इंडक्शन मोटरच्या पॅरामीटर्सवर बरेच अवलंबून असते आणि हे स्मॅक्सटी SmaxT आहे त्या दिशेने स्लिप वाढत आहे मला आशा आहे की आपण समजून घ्याल स्लिप 0 पासून सुरू होऊन 1 पर्यंत आणि वेग च्या उलट दिशेने जात आहे तर स्लिप या विशिष्ट दिशेने वाढत आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात संभाषण सुरू होत आहे प्रोफेसर पहा मी यासारख्या लोड टॉर्कबद्दल बोलत असल्यास फक्त 1 मुद्दा स्पष्ट आहे आणि तो साधारणपणे सिंक्रोनस वेगाच्या जवळ आहे मला वाटत आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल जर मी येथे काही लोड टॉर्क पाहिले पहा अशा प्रकारचा काही लोड टॉर्क माझ्याकडे येथे 1 पॉइंट असेल येथे 1 पॉईंट आहेआणि जर माझ्याकडे असे 2 पॉइंट असतील तर काय होईल कुठे सेटल होणार आहे हा प्रश्न आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषण संपले जर माझ्याकडे सतत टॉर्क लोड असेल तर आपण लिफ्टबद्दल बोलत असल्याचे सांगू लिफ्ट इंडक्शन मोटरने चालविली आहे असे समजा असे समजू या की आपल्यात 8 जणांना लिफ्ट मिळाली कदाचित टॉर्क अशाच काही मूल्याशी संबंधित असेल 0 वेगाने सुरवात होत आहे म्हणून माझ्याकडे जास्त प्रमाणात टॉर्क होत नाही तोपर्यंत प्रवेग होणार नाही मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल जर सुरवातीचे टॉर्क Te TL पेक्षा जास्त असेल तरच प्रवेग शक्य होईल TL मी लोड टॉर्कचे विशिष्ट मूल्य म्हणून बोलत आहे जे सतत टॉर्क लोड आहे तर जोपर्यंत माझ्याकडे काही प्रमाणात प्रवेश उपलब्ध नाही तोपर्यंत मशीनला गती मिळणार नाही तर यंत्र वेग वाढवण्यास सुरूवात करेल ज्यामुळे हे वेगवान होते कृपया लक्षात घ्या की मी अधिकाधिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क घेणार आहे तुम्हाला माझा मुद्दा समजला आहे का की हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क प्रतिनिधित्व करणारा ऑर्डिनेट आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क अधिक आणि अधिक प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून मशीन पुढे आणि पुढे वेगवान होईल म्हणून ही सुरुवातीची स्थिती आहे हे वेगवान आहे आणि ज्या क्षणी ते गतीमान होईल आणि या मूल्यापर्यंत पोहोचेल तो वेगवान होईल आणि जेव्हा ते आणखी वेगवान होईल आणि टॉर्क कमी होईल स्थिरता असो अन्यथा स्थिरता नसो जेव्हा जेव्हा ते खरोखरच लुप्त होत नाही तेव्हा ते स्वतःचे असते तर स्थिरता केवळ लिनिअर रिजन मध्ये होते हायपरबोलिक रिजन मध्ये नाही म्हणून जिथे जिथेही स्थिरता आहे तिथे स्थिरता येईल आणि तेथेच स्थायिक होईल तर या टप्प्यावर तो स्थिर होईल जे कदाचित P1 असेल तर ऑपरेटिंग पॉईंट असेल तर दुसरीकडे 8 लोकांऐवजी 18 लोक लिफ्टमध्ये गेले आहेत मागणी टॉर्क खूप मोठा आहे जर टॉर्कची मागणी येथे कोठेतरी झाली तर मशीन अजिबात सुरू होणार नाही ती फक्त स्टॉप होईल हे ओव्हरलोड आणि वजन सांगेल लिफ्टमध्ये निश्चितपणे ते ओव्हरलोड असल्याचे एक सूचक बटण असेल कारण मशीन प्रारंभीच्या स्थितीत मशीन तयार करण्यास सक्षम असलेल्यांपेक्षा लोड टॉर्क जास्त असते म्हणून हा एक चांगला प्रश्न आहे अगदी साधार प्रश्न आहे तर मशीन सुरू करण्यासाठी लोड टॉर्कपेक्षा स्टार्टिंग टॉर्क जास्त असणे आवश्यक आहे अन्यथा ते सुरू देखील होणार नाही तर सामान्यत आपण निर्दिष्ट केलेले ऑपरेटिंग पॉईंट प्रारंभिक टॉर्कपेक्षा नेहमीच कमी असेल जेणेकरुन ते होईल तर आपल्याकडे फक्त एक ऑपरेटिंग पॉईंट असेल जे स्थिर रिजनमध्ये येण्याऐवजी अस्थिर रिजनमध्ये येण्याऐवजी जिथे चालत आहे आणि त्याच्या वेगाच्या दृष्टीने वाढत आहे ते मूलत अस्थिर ऑपरेटिंग पॉईंट आहे तर स्थिर ऑपरेटिंग पॉईंट फक्त हा असेल तर P1 हा ऑपरेटिंग पॉईंट असेल आता Temax साठी एक्सप्रेशन लिहिण्याचा प्रयत्न करू तर हे असणार आहे हे पुन्हा प्लस किंवा वजा होईल फक्त मी दाखवत आहे उणे जनरेटरच्या क्षेत्राशी संबंधित असेल जे मी खरोखर जेनेरेटिंग च्या रिजन मध्ये जात नाही तर हे Temax असेल एक गोष्ट मी येथे Temax मध्ये सांगू इच्छित आहे Temax रोटरच्या प्रतिकारांवर मुळीच अवलंबून नाही जरी आपण टॉर्कबद्दल बोलत असताना सांगितले तर R2 ही खूप महत्वाची भूमिका निभावत आहे परंतु Temax R2 वर अवलंबून नाही तर ते R1 आणि X1 X2 वर अवलंबून आहे परंतु ज्या स्लिपवर जास्तीत जास्त टॉर्क येतो त्यामध्ये R2 असतो ज्याचा अर्थ मी R2 वाढवला जर स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या बाबतीत मी R2 वाढवला तर मी बाहेरून रेसिस्टेन्स समाविष्ट करू शकते जर माझ्याकडे जे झालं आहे त्यापेक्षा वाढलेला R2 आहे ज्यावर जास्तीत जास्त टॉर्कचा परिणाम होणार नाही परंतु या Smax चा परिणाम होईल स्मॅक्सटी 1 च्या दिशेने जाईल तर कदाचित माझ्याकडे यासारखे आणखी एक वैशिष्ट्य असेल तर मी वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टरिस्टिकस शिफ्ट कशी दर्शवित आहे कृपया लक्षात ठेवा हेच आता SmaxT आहे म्हणूनच हे SmaxT 1 आहे जेव्हा मी प्रतिकार वाढविते आणि हे SmaxT 2 आहे जेव्हा मी पुन्हा प्रतिकार वाढविते रोटर प्रतिरोध नाही स्टेटर प्रतिकार म्हणून मी हे स्पष्टपणे दर्शविले पाहिजे की हे R2 वाढत आहे किंवा R2l वाढत आहे एकतर तो ठीक आहे मी R2 वाढविण्यात सक्षम असल्यास स्लिप रिंग इंडक्शन मोटरसारखे असू शकते जे मी स्क्विरल केज इंडकशन मोटर मध्ये करू शकत नाही फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या बाबतीत बाह्य प्रतिकार समाविष्ट करून मी रोटरच्या प्रतिकार वैशिष्ट्यांना सुधारित करू शकते तर जर मी सतत टॉर्क लोडबद्दल बोलत आहे तर येथे माझा एक ऑपरेटिंग पॉईंट आहे येथे एक ऑपरेटिंग पॉईंट आहे आणि येथे एक आणखी ऑपरेटिंग पॉईंट आहे याचा अर्थ रोटर रेसिस्टन्स बदलून मी वेगळे ऑपरेटिंग वेग मिळवू शकेल मग मी अधिक अधिक प्रतिकार समाविष्ट करेन तर दिलेल्या टॉर्कवर इंडक्शन मोटरची गती नियंत्रित करण्यासाठी रोटर रेझिस्टन्स कंट्रोल फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या बाबतीत शक्य आहे जो एक चांगला मुद्दा आहे कारण मला लॉस होत आहे ठीक आहे परंतु मी सक्षम आहे मला वेग नियंत्रित करायचा असेल तर वेग नियंत्रणाची एक सोपी पद्धत मिळवा काहीही असो कार्यक्षमता गमावण्यास हरकत नाही अशा परिस्थितीत रोटर प्रतिकार समाविष्ट करणे हा एक उत्तम मार्ग आहे कारण हे अगदी सोपे आहे फक्त रिओस्टॅट समाविष्ट करा तेच ते बदलत रहा तर जर आपण हे करू शकलो तर तो मला दिलेल्या टॉर्कवर व्हेरिएबल स्पीड मिळवून देईल जो केवळ स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये शक्य आहे जो स्क्विरल च्या पिंजऱ्यात नाही म्हणूनच स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे हे मुख्य प्लस पॉइंट्स असूनही देखभालपूर्व ऑपरेशन नसले तरी ते स्वस्त आहे ते परिधान केले आहे आणि फाडले आहे त्या सर्व गोष्टी तिथे आहेत तथापि प्रेरण मोटरची गती नियंत्रित करण्याचे साधन ही सर्वात सोपी गोष्ट आहे तर आता आपण स्लिप टॉर्क वैशिष्ट्ये किंवा स्पीड टॉर्क वैशिष्ट्ये पाहिली आहोत आणि टेमॅक्स एक्सप्रेशन काय आहे हे देखील आपल्याला मिळाले आहे कृपया टेमाक्स स्थिर असेपर्यंत हे सर्व प्रतिकार लक्षात घ्या ते बदललेले नाही टीबीडी बदललेले नाही मी यावर जोर देण्यास सांगू इच्छिते की आपण टीबीडी बदललेला नाही फक्त तीच स्लिप आहे ज्यावर जास्तीत जास्त टॉर्क येतो आणि वेग देखील असू शकतो प्रेरण मोटर च्या स्लिप टॉर्कच्या वैशिष्ट्यांसाठी आणि स्पीड टॉर्क वैशिष्ट्यांसाठी इतके पुरे आपण R1 R2l X1 X2l बद्दल बरेच काही बोललो परंतु त्यांचे निराकरण कसे करावे याबद्दल आपण अद्याप बोललो नाही तर मग आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि प्रेरण मोटरच्या समकक्ष सर्किट मापदंडांचे निराकरण कसे करावे ते पाहू आपण सर्व आधीच ट्रान्सफॉर्मरशी परिचित आहोत समतुल्य सर्किट पॅरामीटर्स कसे ठरवायचे आपण ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट पाहिली होती कारण इंडक्शन मोटर ट्रान्सफॉर्मरसारखेच आहे तत्सम चाचण्या देखील या मशीनचे पॅरामीटर्स निश्चित करण्यात सक्षम असतील यात काही शंका नाही परंतु मी प्रेरण मोटर सर्किट कसे उघडेन जर मी सर्किट इंडक्शन मोटर उघडत असेल तर ती फिरणार नाही आणि दुय्यम बाजू कोणत्याही प्रकारे पिंजरा मोटरमध्ये लहान फिरली गेली तर मी आत येऊ शकत नाही आणि नंतर शेवटची अंगठी जोडणी खंडित करू शकत नाही आणि म्हणाल की मला हे करायचे नाही तर मग मी खरोखरच ओपन सर्किट चाचणी कशी करणार आहे ओपन सर्किट टेस्ट करण्याऐवजी आपण जे करतो ते इंडक्शन मोटरची लोड टेस्ट नसते आम्ही फक्त मोटार मुक्तपणे चालविण्यास मुक्त धावण्याच्या कसोटीस परवानगी देणार आहोत आम्ही याला फ्री रनिंग असे म्हणतो कारण ती लोड न करता मुक्तपणे चालू आहे मी अजिबात लोड करणार नाही म्हणूनच मोटार कोणत्याही इतरांशी कनेक्ट न करता स्वतंत्रपणे चालू असताना किंवा इतर कोणत्याही यांत्रिक भारासह जोडणी न करता मूलभूतपणे कोणतीही भारनियंत्रण होणार नाही जेव्हा मी भारनियमनाची वैशिष्ट्ये सांगणार नाही मी हे R2ls ऐवजी समतुल्य सर्किट करणार आहे हे X2l आहे आणि हे V1 आहे हे R1 आहे हे X1 आहे अर्थातच माझ्याकडे Rc आणि Xm आहे तर ते मोकळेपणाने चालू आहे लोड नसते तितके चांगले आहे टॉर्क 0 आहे जेव्हा टॉर्क 0 असेल तेव्हा स्लिप देखील 0 च्या जवळ असेल अगदी 0 नसल्यास स्लिप 0 च्या जवळ असेल कारण मी अक्षरशः 0 टॉर्क मागत आहे मला रोटर करंट म्हणजे कोणतेही टॉर्क नको आहेत म्हणजे जवळपास 0 होईल ज्याचे फारच कमी मूल्य असेल तिथे रोटर विद्युतप्रवाह अक्षरशः वाहणार नाही म्हणून नो लोड परिस्थिती तितकीच नाही जितकी रोटर सर्किट प्रतिबाधा अनंत आहे किंवा रोटर सर्किट पूर्णपणे ओपन सर्किट असल्याने ते तितकेच आहे स्लिप नो लोड स्थितीत जवळजवळ 0 च्या जवळ असल्यास आर 2 एस अनंत असल्याचे दिसून येते जर आर 2 एस अनंत असेल तर ते रोटरला ओपन सर्किटिंग करण्यासारखेच आहे म्हणून कोणतीही लोड स्थिती जवळजवळ इंडक्शन मोटरच्या बाबतीत ट्रान्सफॉर्मरच्या ओपन सर्किट स्थितीच्या परिस्थितीची नक्कल करत नाही तर हेच कारण आहे की आम्ही सामान्यपणे कोणतीही लोड चाचणी घेत नाही किंवा आम्ही याला विनामूल्य चालू चाचणी म्हणून म्हटले आहे तर चालू असलेल्या चाचणीच्या अवस्थेत आम्ही सामान्यत शाफ्टवर कोणतेही भार लावत नाही आणि सामर्थ्य काय आहे हे मोजण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याकडे सर्किट डायग्राम काहीसे असे आहे की माझ्याकडे 3 फेजचा पुरवठा होणार आहे माझ्याकडे 3 फेज व्हेरिएक किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल तर मी व्हेरिएक्स ला पूर्ण पुरवठा करत आहे आणि माझ्याकडे असे 3 जॉकी पॉईंट्स आहेत जे 3 फेज इंडक्शन मोटरकडे जातील मी ते प्रत्येक टप्प्यात करू शकत नाही अर्थातच मी ते 3 टप्प्यांकरिता केले आहे आणि नंतर प्रत्येक टप्प्यातील पॅरामीटर्सची गणना करा आता येथे माझी प्रेरण मोटर आहे आपण ह्याला प्रेरण मोटर असे दर्शवू हे माझे स्टेटर आहे मी आंतरिकपणे दाखवू शकते असे रोटर आहे परंतु मी तेथे आयएम लिहिले आहे म्हणून मला ते तेथे दर्शवायचे नाही अन्यथा हा मार्ग स्क्विरल पिंजरा रोटर आहे असे दर्शवेल जर ते स्लिप रिंग रोटर असेल तर मी असे असे दर्शविते की 3 विंडिंग्स बाहेर आल्या आहेत तर ही स्लिप रिंग किंवा वाईंडिंग्स चे रोटर आहे तर हा स्लिप रिंग किंवा वाउन्ड रोटर आहे मी फक्त प्रतिनिधित्व दर्शवित आहे म्हणून हे स्क्विरल केज रोटर आता कृपया लक्षात घ्या मी डीसी मशीनमध्ये कोणतेही ब्रशेस दर्शवित नाही मी नेहमी आर्मेचरमध्ये ब्रशेस दाखविते येथे मी ब्रश दाखवत नाहीये आता हे वॅटमीटर आणि अॅमीटर व व्होल्टमीटरने जोडले जाईल अर्थातच आपण कनेक्ट करू शकतो किंवा मल्टी मीटर मोजण्याचे काम करू शकतो म्हणून मी 1 वॅटमीटर 1 आणखी वॅटमीटर दर्शवित आहे आणि मी प्रेशर कॉइल दोन दाखवणार आहे आम्ही वापरत असलेल्या वॅटमीटरची पद्धत म्हणून मी येथे आणखी एक प्रेशर कॉइल घेणार आहे संभाव्य कॉइल आणि सध्याची कॉईल आपण याला संबोधित करतो आपण याबद्दल बोलत होतो तेव्हा आपण सुरुवातीला फेज सर्किट्सबद्दलही बोलत होतो एम एल मेन लोड आहे आणि हा कॉमन पॉईंट असेल आणि व्होल्टेज पॉईंट हा सामान्य आहे हा व्होल्टेज आहे तर M1 L1 M2 L2 असू शकतो हा V2 आहे हा V1 आहे आता मी हे थेट इंडक्शन मोटरशी कनेक्ट करेन तर हे येथे जोडलेले असल्यासारखे मी दाखवणार आहे हे येथे जोडलेले आहे जर मला येथे हवे असेल तर मी एक व्होल्टमीटर कनेक्ट करू शकते अर्थातच मला कनेक्ट केले गेले पाहिजे माझ्याकडून सुटलेला अँमीटर येथे अँमीटर नक्कीच आला पाहिजे 3 फेज इंडक्शन मीटर समतोल असल्यास ते सामान्यत संतुलित राहतील असे गृहीत धरुन ते 1 फेज करंट मी चांगले मोजले तर ते स्टार कनेक्ट होऊ शकते डेल्टा कनेक्ट होऊ शकते काही फरक पडत नाही मला 1 W1 आणि W2 2 वॅटमीटरचे वाचन मिळेल तर W1 W2 हे W0 होणार आहे अर्थातच 3 फेज 50 हर्ट्ज 400 व्होल्ट AC जे सामान्यपणे लॅबमध्ये उपलब्ध आहे म्हणून आपण व्हेरिएक्सचा वापर करून इंडक्शन मोटरला रेट केलेले व्होल्टेज लागू कराल हळूहळू व्होल्टेज वाढवा जेणेकरुन आपणास अचानक मोटरमध्ये वाहणारा प्रवाह दिसणार नाही म्हणून आपण हळूहळू व्होल्टेज वाढवाल आणि मोटर फिरण्यास सुरवात करेल आपण हे रेटेड व्होल्टेजपर्यंत आणेल जेणेकरून आपण मीटरचे वाचन करण्याचे मूल्य किती मोजाल आणि व्होल्टमीटर वाचन देखील मिळेल आणि आपल्याला वॅटमीटरचे वाचन देखील मिळेल कोणत्याही भारित स्थितीत मुख्य प्रवाह काढलेला प्रतिकार घटक मॅग्नेटिझिंग रिएक्टन्स कोर लॉस घटकाद्वारे असतो सामान्यत कोर नुकसान इंडक्शन मोटर मध्ये शक्य तितके कमीत कमी असावे कारण मला कोर लॅमिनेटेड केले असते आशा आहे की हिस्टरेसिसचे नुकसान देखील जास्त होणार नाही परंतु एक तोटा आहे ज्याचा आपण रोटेशनल लॉस घेऊ शकत नाही निश्चितपणे काही प्रमाणात रोटेशनल लॉस होईल घर्षण होईल मला ते आवडेल की नाही काही प्रमाणात विंडिज असेल किंवा मला ते आवडेल की नाही तर यांत्रिक नुकसानींचे काही प्रमाणात नुकसान होत आहे ज्याला मी जबाबदार नाही इंडक्शन मोटर समतुल्य सर्किट RC मध्ये बऱ्याच वेळा या यांत्रिक नुकसानीची देखील काळजी घेतली जात असे आपण बऱ्याचदा एकत्र राहू आणि आरसीचे प्रतिनिधित्व करू असे म्हणू कारण सर्व तोटे स्वतंत्रपणे विभाजित करणे किंवा विभाजित करणे फारच अवघड आहे बहुतेकदा ते होईल नुकसानांचे विभाजन करणे आपल्यासाठी फारच अवघड आहे जेणेकरून आपण लोड चाचणी दरम्यान संपूर्ण यांत्रिकी नुकसान घेऊ शकत नाही आणि जे काही मूलभूत नुकसान आहे ते सर्व आम्ही एकत्रितपणे RC म्हणू शकतो तर विद्युत रेखांकन प्रामुख्याने मॅग्नेटिझिंग करंटमुळे होते जर मी म्हणाले तर आरसीला जास्त तोटा होत नाही जर मॅग्नेटिझिंग करंट हा लोड नसलेल्या अवस्थे दरम्यान काढला जाणारा प्राथमिक प्रवाह असेल तर पॉवर फॅक्टर खराब होईल कारण मॅग्नेटिझिंग करंट हा निसर्गात नेहमीच प्रेरक असतो परंतु जर ते प्रेरक असेल तर माझ्याकडे 90 डिग्री लेगिंग करंट असेल आणि जर ते 90 डिग्री मागे चालू असेल तर आणि आरसी करंट लहान करंट असेल तर एकंदर करंट खूपच मागे पडणार आहे जर हे अत्यंत मागे पडले असेल तर मला वाॅटमीटरमध्ये धरुन ठेवावे लागेल जर तुम्हाला एखाद्या प्रकरणात आठवत असेल तर दुसऱ्या केसप्रमाणे वॅटमीटरचे वाचन अनुरुप आहे जर degrees 60 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर सर्व संभाव्यतेमध्ये २ वॅटमीटरच्या १ निश्चितच होईल किकबॅक आपण पहाल की सुई ० च्या खाली गेली आहे तर आपण वॅटमीटर अजिबात वाचू शकणार नाही phase फेज वॅटमीटर आपोआप आपोआप जोडेल आणि आपल्याला एकंदर शक्ती देईल तर सामान्यत मी वॅटमीटरचा वापर करण्याचा आग्रह धरतो जेणेकरुन आपण लोकांना हे किकिंग बॅक अपूर्व घटना पाहता येईल हे पाहणे महत्वाचे आहे की जेव्हा पॉवर फॅक्टर खरोखरच वाईट असेल तेव्हा मी अगदी स्पष्टपणे जाणवेल वॅटमीटरच्या 1 मध्ये परत किकबॅक असेल जर 1 वॅटमीटर मीटर किकबॅक असेल तर आपण चालू कॉइलला उलट करणे म्हणजे आपण सध्याचे कॉइल डिस्कनेक्ट आणि पुन्हा कनेक्ट करावे लागेल जे आपण सामान्यपणे करू तर मी लोड बाजूच्या दिशेने एल पुरवठा बाजूकडे येईल जर मी फक्त 180 डिग्री टप्प्याटप्प्याने उलट केले तर आपोआप 5 पैकी 1 बनवेल जे आपल्याकडे आहे किंवा जे बाहेर येईल ते 180 वजा असू शकते किंवा असे काहीतरी आहे ज्यामुळे आपोआप दिसेल की वाचन सकारात्मक होते तर आपण सध्याचे गुंडाळी उलट करण्याविषयी बोलत असल्यास आपण हे अवघडपणे करणार नाही परंतु उलट झाल्यावर जे काही मिळाले ते आपल्याला सकारात्मक वाचन मिळेल परंतु वजा म्हणून व त्यामुळे वॅट म्हणून लक्षात घ्या तर असे म्हणूया की W1 हे 100 वॅट्स होते प्रत्यक्षात W2 हे वजा 50 वॅट्स होते म्हणजे खरंतर ते परत फिरताना दिसून येत होते परंतु उलट झाल्यानंतर ते 50 वॅट्स दर्शविते तर आपण W1 100 वॅट्स आणि W2 100 हे आपण दाखवले कळले हे परत फिरणे किकिंग बॅक साधारणपणे बहुतेक इंडक्शन मोटर्समध्ये घडते जर असे झाले की मॅग्नेटिझिंग करंटची अगदी कमीतकमी आवश्यकता असलेली ही एक डिझाइन इंडक्शन मोटर आहे तर ही नो लोड टेस्ट आहे माझ्याकडे असलेले तसेच VNL आणि INL हे मला मिळालेले वाचन रेड़ीन्ग्स आहे R1 आपण फक्त बहु मीटरने मल्टि मीटर मोजू शकतो R1 आहे स्टेटर वळणचा प्रतिकार प्रेरण मोटर स्टेटरच्या दोन टर्मिनल दरम्यान मी नेहमीच कनेक्ट करू शकते आपण मल्टि मीटरला कनेक्ट करू शकतो जर ते स्टार कनेक्ट असेल तर ते R1 R1 होईल मला खात्री आहे कि तुम्हाला समजले असेल कारण त्यापैकी 2 सिरीजमध्ये येतील जर माझा स्टेटर वाइंडिंग स्टार मध्ये असेल आणि मी या 2 दरम्यान मल्टी मीटर लावला तर ते R1 R1 होईल म्हणून मल्टी मीटर मधून जो काही प्रतिरोध मिळेल त्याला 2 ने विभाजित करावे लागेल जर ते स्टार कनेक्ट इंडक्शन मोटर असेल तर परंतु जर तो डेल्टा कनेक्ट केलेला प्रेरण मोटर असेल तर माझ्याकडे R1 आणि 2 R1 समांतर असेल तो कसा असेल मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल माझ्याकडे 2 R1 हा R1 ला समांतर आहे म्हणून त्याचा प्रतिरोध 23 R1 होणार आहे कारण येथून पुन्हा R1 चे मूल्य काय आहे हे परत मोजणे मला शक्य आहे तर आपण मल्टि मीटरचा वापर करू शकतो आणि प्रतिकार मोजू शकतो आपण प्रतिकार मोजुया मी नो लोड टेस्ट केली आहे आता ट्रान्सफॉर्मरमध्ये या आर 1 मध्ये जे काही नष्ट झाले त्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे कारण सेकंडरीच्या ओपन सर्किट स्थितीत करंट 5 टक्क्यांहून कमी होता आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो परंतु येथे या वस्तुस्थितीमुळे मी पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही कोणत्याही भारनियमनाच्या परिस्थितीत तयार केलेला विद्युतप्रवाह 25 ते 30 35 टक्क्यांच्या दरम्यान असावा हे मोठ्या इंडक्शन मोटरच्या बाबतीत सुमारे 20 टक्के किंवा त्या जवळपास खरे आहे परंतु प्रयोगशाळेत आमच्याकडे असलेली एक छोटीशी इंडक्शन मोटर आहे ज्याला आपण निष्काळजीपणाने पाहू शकणार नाही म्हणून जर आपण प्रत्यक्षात नो लोडचे मूल्य पाहिले तर ते बर्याच प्रकरणांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते तर ते खूप मोठे आहे सामान्यत नो लोड करंट खूप मोठा असतो ज्यामुळे आपण म्हणू हे वास्तविक मेकॅनिकल लॉस आणि कोर लॉस होईल जे RC ची गणना करण्यास आपली मदत करेल कृपया लक्षात ठेवा की सर्व वाचन थ्री फेज साठी आहे म्हणून डेल्टा कनेक्टेड मोटर VNL V0 प्रत्येक फेज मध्ये होईल परंतु जर ते स्टार कनेक्ट मोटर असेल तर होईल तर मला प्रत्येक फेजवरील तळांवर रूपांतरण सर्वकाही करावे लागेल त्याचप्रमाणे मी आता प्रत्यक्ष कोअर लॉस अधिक यांत्रिक लॉस मोजले आहे शेवटी दर फेज ला ३ ने विभाजित करावे लागेल जेव्हा मी दर फेज ला करेन तेव्हा मी हे दर फेजला रूपांतरित करण्यासाठी करत आहे हे विसरून चालणार नाही मी चुका करण्यास बांधील नसल्याने मला ते करणे आवश्यक आहे तर आपण नो लोड टेस्ट आणि दुसरी चाचणी म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्टच्या बरोबरीने चालू ठेवू